आपण भावना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात असलेल्या जैविक थेअरी बद्दल चर्चा केली आहे आता आपण संज्ञानात्मक थेअरी बद्दल बोलणार आहोत स्चाक्टरची थेअरी अशी आहे जी संज्ञानात्मक मूल्यांकना बद्दल सांगते मूल्यमापन ही एक यंत्रणा आहे जिथे तुम्हाला असलेल्या अनुभवा बद्दल अधिक चांगले माहित असते ही थेअरी काय म्हणते तर भावनांच्या अनुभूती मध्ये मुळात शारीरिक उत्तेजन आणि त्या भावनिक उत्तेजनाचे लेबलिंग असते म्हणजे तुम्हाला शारीरिक अनुभूतीचा अनुभव येतो जो भावनांना जाणण्याची प्राथमिक शक्ती प्रदान करतो परंतु नंतर तुम्ही हे लेबल करण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकदा तुम्हाला शारीरिक उत्तेजन मिळाल्यानंतर तुम्ही या वेगळ्या भावनिक उत्तेजनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करता तुम्ही त्याला लेबल लावण्याचा प्रयत्न करता म्हणजे स्चाक्टर सिंगरच्या मते वातावरणात भावनांना उत्तेजन देणारी परिस्थिती निर्माण होते तुम्हाला आठवत असेल ही पहिली गोष्ट होती आणि जेम्स लेंगेच्या थेअरी पासून ते कॅनन बर्ड यांच्या थेअरी पर्यंत ही साधारणपणे समान राहिली आहे वातावरणामध्ये सर्वत्र तुम्हाला भावनिक उत्तेजन स्थितीची धारणा दिसेल मग यामुळे साधारणपणे शारीरिक उत्तेजन होते आणि त्याची धारणा होते जे पुन्हा जैविक थेअरी सारखे सामान्य आहे परंतु त्यानंतर अजून जोड म्हणजे तुम्हाला शारीरिक उत्तेजन आहे आणि शारीरिक उत्तेजनाची धारणा झाल्यानंतर तुम्ही वर्णन करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही या शारीरिक उत्तेजनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करता आणि या सर्वसाधारण उत्तेजनेबद्दलचे कारण देण्याचा प्रयत्न करता मला अशा प्रकारच्या स्थितीचा अनुभव का येतो आणि ही कारणे मुळातच भावनांची जाणीव निश्चित करतात म्हणून परिस्थिती समजली जाते तुम्हाला शारीरिक प्रतिसाद मिळतो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता तुम्ही अर्थ लावण्याचा प्रयत्न करता तुम्ही शारीरिक बदल शरीरिक उत्तेजनांना कारण देण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही ज्या कारणास्तव उत्तेजन देत आहात त्या कारणामुळे कोणत्या भावनांचा अनुभव येईल हे ठरवले जाते आणि म्हणूनच त्याला संज्ञानात्मक मूल्यांकन थेअरी म्हणतात उदाहरणादाखल एक परिचर रुग्णाबरोबर एका दातांच्या दवाखान्यात येतो त्याचा श्वास आणि हृदयाचे ठोके सामान्य आहे आता त्याला बौद्धिकदृष्टीने समजू शकते कि रुग्ण घाबरलेला आहे परंतु भीती किंवा वेदना यांचा अनुभव येऊ शकत नाही बरोबर याचे कारण म्हणजे उत्तेजनाची पातळी कमी असणे होय आता उत्तेजन देणे जे भावनिक पातळी विरहित आहे ते भावनिक जाणीव समजून घेण्यास प्रतिबंधित करतात याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही घडलेले उत्तेजन ओळखण्यास सक्षम नसाल तर तुम्ही भावना समजून घेण्यास सक्षम होणार नाही उदाहरणार्थ शारीरिक पातळीवरील उत्तेजन असलेल्या एका खेळाडूला खेळादरम्यान अगदी थोड्या किंवा काहीच भावना जाणवणार नाही कारण हे उत्तेजन देणे प्रामुख्याने भावनिक नसलेल्या कारणांमुळे असते म्हणूनच आता एका परिस्थितीत आपण दातांच्या दवाखान्याचे उदाहरण घेतले दुसरी परिस्थिती जिथे आपण मैदानात एखादा खेळाडू पाहता आणि दोन्ही परिस्थितींमध्ये स्चाक्टरची थेअरी म्हणते कि जे शारीरिक उत्तेजनांना स्पष्ट लेबलिंग शिवाय संज्ञानात्मक लेबलिंगची आवश्यकता उत्तेजित करते आणि हे व्यक्तीला भावना अनुभवण्याच्या दिशेने घेऊन जाते म्हणून एकदा तुम्हाला अपोआप शारीरिक उत्तेजन मिळाल्यास तुम्ही त्या उत्तेजनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न कराल आणि एकदा तुम्हाला उत्तेजनेमागील कारण सापडल्यास तुम्ही हे कारण ओळखण्यास सक्षम असाल तर तुम्ही उत्तेजनेस संज्ञानात्मकपणे लेबलिंग करण्याचे कार्य केले आहे आणि ते अर्थ देतात आता इतर थेअरीच्या तुलनेत ही थेअरी भावनिक प्रक्रियेत संज्ञानात्मक घटकांच्या महत्वाचे मोठ्या प्रमाणात समर्थन करते आणि म्हणून ही थेअरी मुळात वेगवेगळ्या भावनांना समान उत्तेजन देणारी वेगवेगळी मान्यता म्हणून मानतो म्हणजे हृदयाचा ठोका बदलतो नाडीच्या स्पंदन दरात बदल होतो गॅल्व्हॅनिक त्वचेच्या प्रतिसादात बदल होतो परंतु नंतर जरी हृदयाच्या ठोक्यात बदल होतो तरी या थेअरी नुसार घडलेल्या बदलाची पध्दत महत्त्वाची नाही तर रचना का बदलते याचा अर्थ शोधण्यासाठी स्वतचा वापर करा तुम्ही स्वतला यासाठी एक कारण म्हणून ठरवून द्या आणि एकदा तुम्ही याला कारण दिले की ते तुमच्या भावनांचा स्रोत होतो म्हणजे हे आता इतर थेअरीच्या उलटे आहे कारण ही थेअरी मुळात असे मानते की वेगवेगळ्या भावना मुळात घडलेल्या त्याच उत्तेजन पातळीची भिन्न ओळख असतात इतर थेअरीमध्ये विविध भावनांसाठी भिन्न शारीरिक विचारांचा विचार केला गेला आहे म्हणजे हा जीवशास्त्रीय थेअरी आणि भावनांच्या या वेगळ्या स्चाक्टर सिंगर थेअरीतील भिन्नतेचा मुख्य मुद्दा आहे आता लाझरस म्हणाले की भावनिक प्रतिसाद मूलभूतपणे अंतर्गत आणि परिस्थितीजन्य मूल्यांकन प्रक्रियेचा परिणाम असतो आणि लाझरसच्या म्हणण्या नुसार तीन संभाव्य निष्कर्ष आहेत एखाद्या व्यक्तीने प्रतिसाद देण्यासाठी कार्य करण्याची जैविक इच्छाशक्ती व्यक्तिरेखा भावनांवर आणि शारीरिक प्रतिक्रियांवर परिणाम करते म्हणून त्याच वेळी भावना कार्य करण्याबरोबरच याचा सामना करणार्या हालचालींवर देखील परिणाम होतो आणि म्हणूनच मानसशास्त्रातील साहित्य आणि नंतर तुम्ही भावनांवर लक्ष केंद्रित करतात आणि समस्येवर लक्ष केंद्रित करतात या दोन सामतेच्या रणनिती लाझरसने प्रस्तावित केलेल्या आहेत आता आपण भावनांच्या जैविक आणि संज्ञानात्मक थेअरी जाणून घेत आहोत आता भावनांचे किती प्रकार आहेत याबद्दल चर्चा करूया जर मी तुम्हाला विचारले कि भावनांचे किती प्रकार आहेत तर मला खात्री आहे की भावनांची एक पूर्ण यादी तुम्ही घेउन याल मनोवैज्ञानिकांनी किती मूलभूत भावना आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे मूलभूत भावनांचा अर्थ असा होतो की या भावनांच्या संचाची वेगळी वैशिष्ट्ये असतील त्यांची वैशिष्ट्ये इतर भावनांनी दाबली जाणार नाहीत म्हणून जर आनंदाची वैशिष्ट्ये दुखाच्या वैशिष्ट्यांनी दाबली गेली नाही तर आनंद आणि दुख या दोन वेगळ्या मुलभूत भावना ठरण्यास पात्र होतील ठीक आहे शरीर विज्ञानातील साहित्यात शेवटी किती मूलभूत भावनांवर आता सहमती झाली हे मी सांगण्यापूर्वी आपण प्रथम प्लचिक यांनी दिलेला प्रस्ताव पाहूया रॉबर्ट प्लचिक यांच्या मते सर्व भावनांचे आठ मूलभूत भावनांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते परंतु त्यांनी असे मानले की या सर्व मूलभूत भावना तुम्ही त्यांच्या संयोजनाबद्दलही विचार करू शकता आणि सर्वात चांगले म्हणजे त्यांनी या भावनांमध्ये असलेल्या सबंधांबद्दल चर्चा केली आहे आनंद विश्वास भीती आश्चर्य दुख तिरस्कार क्रोध आणि अपेक्षा या आठ मूलभूत भावना आहे ज्यांची चर्चा प्लचिक यांनी केली आहे आता प्लचिक यांनी या आठ मूलभूत भावना प्रस्तावित केल्या तेव्हा ते म्हणाले की या भावना बहुआयामी आहेत ते प्रामुख्याने म्हणाले की तीव्रतेच्या आधारावर समानता आणि ध्रुवीयपणा असतो तीव्रता उच्च कमी मध्यम ही इतरांबरोबर किती समान आहे आणि परस्पर विरोधी गुण या बाजूला किंवा त्या बाजूला पूर्णपणे सकारात्मक किंवा नकारात्मक आहे हे माहित असते प्लचिक म्हणाले की जेव्हा तुम्ही त्या आठ भावनांचे संयोजन करण्याचा विचार करता तेव्हा या तीन प्रमुख बाजू असतात आणि नंतर अशा प्रकारच्या संयोगांचा एकूण परिणाम काय होईल हे पाहण्याचा प्रयत्न करता आता प्लचिक यांनी प्राथमिक भावना एका वर्तुळात व्यवस्थित केल्या आणि नंतर तीव्रतेच्या आधारे तिसऱ्या आयामात गती प्राप्त केली या भावनांना प्लचिक यांनी प्रस्तावित केले आहे हे समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे आणि ते उदाहरण सुद्धा पाहू जे सिद्ध करते प्लचिक काय प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करीत होते तुम्ही येथे मूलभूत भावनांचे वलय पाहू शकता आपण आत्ताच त्याबद्दल बोललो होतो प्लचिकच्या मते तीव्रतेतील बदलामुळे दुसर्या अनुभवाला जन्म मिळू शकतो उदाहरणार्थ ती तीव्र होण्याची भीती वाटते आणि मग ते दहशत बनू शकते आणि जर तिची तीव्रता थोडी गमावली तर भीतीमुळे आश्चर्य वाढते त्याचप्रमाणे तीव्रता आश्चर्यच्या आवरणापासून आश्चर्यचकिततेमुळे तीव्रतेचे प्रमाण कमी होऊन ते बदलते पुन्हा लक्ष विचलित करण्यासाठी जर आपण इतर मूलभूत भावनांमध्ये घडलेले एक दुसरे अभिसरण पाहिले तरी देखील दुख आणि नापसंती विडंबनेत रूपांतरित होते घृणास्पद आणि कंटाळवाणे क्रोध ते संताप आणि वैताग अपेक्षा ते दक्षता आणि आवड आनंद ते शांतता आणि विश्वास ते प्रशंसा आणि स्वीकृती प्लचिकच्या मते या मूलभूत भावना त्यांच्या जोडीने अजून भावनांची जाणीव देऊ शकतात या संयोगालाच जोडी असे म्हणतात उदाहरणार्थ जेव्हा आनंद अपेक्षांशी जोडले जातात तेव्हा पर्याप्तता निर्माण होते जेव्हा विश्वास एकत्र येतो तेव्हा भीती निर्माण होते आपण थोड्या वेळाने या विषयाकडे येऊ प्लचिकच्या मते प्रेम निर्माण करण्यासाठी आनंद आणि विश्वास एकत्रित करू शकतो शरण जाण्यासाठी विश्वास आणि भय एकत्र होतात गजर निर्माण करण्यासाठी भीती आणि आश्चर्य एकत्र होतात हे तिघे प्राथमिक जोडी आहेत आणि बहुतेकवेळा अनुभवास येतात दोष निर्माण करण्यासाठी आनंद भितीसोबत एकत्रित होऊ शकतो उत्सुकता निर्माण करण्यासाठी विश्वास आणि आश्चर्य एकत्रित होऊ शकतात आणि निराशा निर्माण होण्यासाठी भीती दुःखाशी जोडली जाऊ शकते या दुय्यम जोड्या आहेत आणि कधीकधी अनुभवास येतात आनंद निर्माण करण्यासाठी आनंद देखील आश्चर्यसह एकत्रित होऊ शकतो भावनात्मकता आणि भय निर्माण करण्यासाठी विश्वास आणि दुःख एकत्र येतात आपण लज्जा निर्माण करण्याचा तिरस्कार करतो ही तिसरी जोडी आहे आणि क्वचितच अनुभवास येते एखादी व्यक्ती विरोधी भावनांना एकत्र करण्याचा विचार करू शकते परंतु यामुळे संघर्ष होऊ शकतो आता आपण इतर प्राथमिक जोड्या पाहू नैराश्य निर्माण करण्यासाठी आश्चर्य आणि दुख एकत्र येते पश्चात्ताप निर्माण करण्यासाठी दुख आणि द्वेष एकत्र येते तिरस्कार निर्माण करण्यासाठी तिरस्कार आणि राग एकत्रित केला जातो आक्रमकता निर्माण करण्यासाठी राग आणि अपेक्षा एकत्रित केल्या जातात आणि पर्याप्तता निर्माण करण्यासाठी आशावाद आणि आनंद एकत्रित होतो आता आपण इतर दुय्यम जोड्या पाहू दुख आणि क्रोधाने ईर्ष्या निर्माण होते तिरस्कार आणि अपेक्षेने निंदक निर्माण होतात राग आणि आनंद एकत्रितपणे गर्व निर्माण करतात प्रारब्धवाद निर्माण होण्यासाठी अपेक्षा आणि विश्वास एकत्रित येतात आता आपण इतर तिसऱ्या जोड्या पाहू आक्रोश निर्माण करण्यासाठी आश्चर्य आणि राग एकत्र येतात निराशा निर्माण होण्यासाठी दुख आणि आशा एकत्र येतात विकृती निर्माण होण्यासाठी तिरस्कार आणि आनंद एकत्र येतात वर्चस्व निर्माण करण्यासाठी क्रोध आणि विश्वास एकत्रित येतात आणि अपेक्षा आणि भीती एकत्रितपणे चिंता निर्माण करते विरोधी भावनांना एकत्र करण्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे आश्चर्य आणि अपेक्षा होय ज्यामुळे तुम्हाला माहीत आहे कि संघर्ष निर्माण होतो कोणत्याही भावनात्मक स्थितीत घटनांची संपूर्ण साखळी कशी पूर्ण केली जाते हे प्लचिक यांनी सुंदरपणे सांगितले आहे आपल्याकडे एक घटना आहे जी आपल्याला उत्तेजन प्रदान करते ते म्हणजे संज्ञानात्मकपणे मूल्यांकन होय यामुळे काही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया उद्भवते जी काही प्रकारच्या वर्तणुकीच्या प्रतिक्रिया म्हणून प्रकट होते आणि शेवटी कार्य पूर्ण होते आपण स्क्रीनवर काही उत्तेजन पाहू शकता आणि ही संपूर्ण साखळी पहा आता येथे आपण उत्तेजन देणारी घटना संज्ञानात्मक मूल्यांकन व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया वर्तनात्मक प्रतिक्रिया आणि कार्य हे पाहणार आहोत आता मूल्यवान वस्तू मिळविणे ही एक उत्तेजन देणारी घटना आहे तुमच्याकडे ती असावी हे संज्ञानात्मक मूल्यांकन आहे तुमच्याकडे व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे तुमच्याकडे आनंद आहे तुम्ही ते टिकवून ठेवता किंवा पुनरावृत्ती करता जी तुमची वर्तणुकीची प्रतिक्रिया आहे आणि शेवटी तुम्ही एखादे कार्य करतात त्यामुळे हे संसाधन तुम्हाला मिळालेले आहे आता तुम्ही एका गटाचे सदस्य आहात तुम्ही स्वतला मित्र समजता हे एक संज्ञानात्मक मूल्यांकन आहे तुम्हाला तुमच्या गटाच्या सदस्यांविषयी विश्वास आहे ही आपली व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे तुम्ही त्यानुसार वागता ही तुमची वर्तणुकीची प्रतिक्रिया आहे आणि ते जे कार्य करते ते म्हणजे परस्पर सहाय्य होय तुम्ही तुमच्या गटातील सदस्यांना सहकार्य करतात आणि तुमच्या गटाचे सदस्य तुम्हाला सहकार्य करतात आता तुम्हाला धोका आहे ही उत्तेजक घटना आहे तुम्ही धोक्याच्या परिस्थितीत असल्याचे जाणीवपूर्वक आकलन करता याची व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया म्हणजे भीती होय निसटणे ही वर्तणुकीची प्रतिक्रिया असते आणि नंतर तुम्ही केलेले कार्य असे होते की तुम्ही सुरक्षित पर्याय शोधता तुम्ही सुरक्षितता पाहता आता तुमच्या समोर एक अनपेक्षित घटना आहे तुम्ही फक्त विचार करा की ते काय आहे हे संज्ञानात्मक मूल्यांकन आहे तुम्ही आश्चर्यचकित होणे ही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे तुम्ही थांबता ही वर्तनात्मक प्रतिक्रिया आहे आणि मग तुम्हाला स्वतला अभिमुख करण्यासाठी वेळ मिळतो हे तुम्ही केलेले कार्य आहे तुम्ही मूल्यवान वस्तू गमावली आहे तुमच्याकडे त्याग करण्याची भावना आहे हे तुमचे संज्ञानात्मक मूल्यांकन आहे तुम्ही दुखी आहात ही तुमची व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे तुम्ही त्या भावनेमुळे रडाल ही वर्तणुकीची प्रतिक्रिया आहे आणि नंतर गमावलेल्या वस्तूवर पुन्हा संबंध जोडता हे तुम्ही केलेले कार्य आहे तुमच्याकडे एक अप्रिय वस्तू आहे आणि मग तुम्हाला समजते की ते विष असू शकते त्यामुळे तुम्हाला घृणा वाटते ही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे ज्यामुळे तुम्हाला उलट्या होतात ही वर्तणुकीची प्रतिक्रिया आहे आणि अशाप्रकारे विष बाहेर काढले जाते हे कार्य आहे जे केले जाते आता तुमच्याकडे एक अडथळा आहे ज्याचे तुम्ही संज्ञानात्मकपणे मुल्यांकन केले तो किंवा ती माझा शत्रू आहे तुम्हाला राग येईल ही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे तुम्ही हल्ला करता ही वर्तनात्मक प्रतिक्रिया आहे आणि तुम्ही हे अडथळे कसे दूर करता ते आहे हे कार्य आहे जे केले जाते म्हणजे मूलत जेव्हा तुम्ही या रंगीत वस्तूकडे पाहता तेव्हा आनंद विश्वास भीती आश्चर्य दुःख तिरस्कार आणि राग या व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहेत आणि या भावना मानल्या जातात आता तुमच्याकडे नवीन प्रदेश आहे तुम्ही त्यांची तपासणी करत आहात कारण तुम्ही त्यांची तपासणी करत आहात कि तुमच्या आत्मज्ञानात्मक मूल्यांकनाचा एक भाग काय आहे तुमच्याकडे व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया असते तुमच्याकडे अपेक्षेची भावना असते आणि शेवटी तुम्ही तयार केलेल्या आराखड्याच्या वर्तनात्मक प्रतिक्रियेकडे जाता आणि शेवटी तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल माहिती मिळते तुम्हाला त्या क्षेत्राचे ज्ञान मिळते हे कार्य आहे जे केले जाते आत्ता आपण प्लचिकच्या थेअरी विषयी बोलत होतो जिथे आपण दोन मूलभूत भावनांच्या संयोजनाबद्दल बोललो ही बातमी पहा आतापर्यंत तुम्ही काय पाहिले एक मुलगा आहे जो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा शोक करतो आहे वडिलांची हत्या केली गेली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा आणि तो जे शब्द बोलतो आहे ते मुख्यत तेच आहे जे प्लचिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे दोन प्राथमिक भावनांचे संयोजन होय मूलभूत भावना ओळखण्याचा दुसरा प्रयत्न इझार्डने केला होता तो म्हणाला की तेथे नऊ जन्मजात आणि अद्वितीय भावना आहेत ज्यामुळे मुख्य मानवी प्रेरणा प्रणाली निर्माण होते चेहऱ्याच्या आणि शारिरीक हालचालींमुळे हे सर्व सुज्ञ आहेत इझार्डच्या मतानुसार आवड आनंद आश्चर्य त्रास तिरस्कार क्रोध लज्जा भीती आणि अपमान या नऊ मूलभूत भावना आहेत मी पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती करतो ते म्हणाले की आपल्यात आवड आनंद आश्चर्य त्रास तिरस्कार क्रोध लज्जा भीती आणि अपमान आहे आणि या नऊ मूलभूत भावना आहेत इझार्डच्या मते भावना तीन व्यक्ती पर्यावरण संवाद आणि पाच प्रकारच्या आंतर वैयक्तिक प्रक्रियेद्वारे सक्रिय केल्या जातात म्हणून आपल्याकडे व्यक्ती वातावरण परस्पर संवाद आहे आणि नंतर प्राप्त झालेली धारणा मागणी केलेली धारणा आणि उत्स्फूर्त धारणा आहे म्हणून तुम्ही अगदी सहजतेने संबंधित आहात आपण आपल्या पहिल्या मॉड्यूलमध्ये काय चर्चा केली होती तेथे आपण संवेदना आणि धारणेच्या प्रक्रियेबद्दल बोलत होतो वातावरणात असलेल्या आणि वातावरणातून तुम्हाला जाणवलेल्या उत्तेजना या सर्व गोष्टीना अर्थ देत असतात तुम्ही सखोल विश्लेषण कसे करतात तुम्ही धारणा कशी करतात त्यानुसार अचानक आपल्यात शारीरिक बदल होतात आणि त्या शारीरिक बदलांमुळे आपण त्यास एखादा अर्थ देण्याचा प्रयत्न करतो यामुळे पर्यावरणाशी संवाद साधण्यास देखील सुलभ होते आता पाच वेगवेगळ्या आंतर वैयक्तिक प्रक्रिया आहेत ज्याबद्दल इझार्ड चर्चा करतात ज्यामध्ये स्मृती कल्पनाशक्ती अंतर्गत स्रावाच्या अंतरेन्द्रीय संवेदन क्रिया आणि इतर स्वायत्त क्रिया आणि न्यूरोमस्क्युलर सिस्टमचे उत्स्फूर्त हालचालींचे कार्य प्रदर्शन आहे म्हणून ते म्हणाले की जे एकतर प्राप्त केले जाऊ शकते त्या स्मृतीची मागणी केली जाईल किंवा ती एक उत्स्फूर्त असेल तर आपल्या सुसंवादात महत्वाची भूमिका बजावते तुम्ही गोष्टीची कशी कल्पना कराल चेहऱ्यावरील स्थितीचे अंतरेन्द्रीय संवेदन आणि इतर प्रेरक हालचाली किती कार्यरत आहेत आणि अंतःस्रावीचे सक्रीयीकरण आणि इतर स्वायत्त कार्य आणि नंतर उत्स्फूर्तपणे न्यूरोमस्क्युलर सिस्टम त्यांना कसा प्रतिसाद देते आणि हे घटक देखील तुम्हाला या प्रकारच्या परस्परसंवादामध्ये मदत करतील जे यामधून विशिष्ट प्रकारच्या प्रेरक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करेल म्हणून मुळात इझार्डने काय म्हटले ते म्हणजे आपल्याकडे जन्मजात भावनात्मक स्थिती असते आणि या सर्व भावना विशिष्ट असतात मुळात प्रेरक प्रणाली निर्माण करतात आणि मग ते म्हणाले की शारीरिक हालचाली आणि चेहऱ्याचा क्रियाकलाप हे सुज्ञ आहेत पण मुळात भावनिक आणि प्रेरक अवस्था अशी होती की ते आच्छादित होतील असे सांगण्याचा ते प्रयत्न करीत होते आपण इझार्डला इथे का पाहत आहोत याचे कारण म्हणजे प्लचिक यांनी सांगितले होते की तेथे आठ मूलभूत भावना आहेत इझार्ड म्हणतात की तेथे नऊ मूलभूत भावना आहेत आणि त्यानंतर पॉल एकमन यांनी प्रस्ताव मांडला एकमन यांनी पापुआ न्यू गिनीच्या दानी आणि फोर या जमातींवर क्रांतिकारक संशोधन केले आणि नंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की तेथे काही मूलभूत अभिव्यक्ती आहेत जे अगदी जन्मजात असतात आणि पॉल एकमनच्या मते आपल्याकडे फक्त सहा मूलभूत भावना आनंद दुख क्रोध भीती घृणा आणि आश्चर्य असतात फक्त सहा मूलभूत भावना बाकी सर्व या भावनांचे संयोजन आहेत आता मूलभूत भावना मुळात त्यांची मूलभूत वैशिष्ट्ये भिन्न आहेत म्हणून आनंद दुख तिरस्कार भीती राग आश्चर्य यापैकी कोणतीही भावना मूलभूत वैशिष्ट्यपूर्ण भावनांना ओलांडणार नाही आणि म्हणूनच विशिष्ट पूर्व घटना या भावनांना एकत्र आणतील आणि त्यानुसार शारीरिक बदल होतो जो तुम्ही या भावनांमध्ये पहात आहात तो शारीरिकदृष्ट्या तुम्हाला एक विशिष्ट रचना दाखवू शकतो परंतु नंतर व्यक्तिनिष्ठ अनुभवाच्या बाबतीत ते अद्वितीय आहेत